आज आपण अशा सायकोमेट्रिक साधनांबद्दल बोलत आहोत जे व्यक्तिमत्त्वाच्या आकलनासाठी वापरले जातात तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले होते त्याप्रमाणे तपशिलांमध्ये जाण्यापूर्वी आपण फक्त तीन चार वेगवेगळ्या प्रकारचे सायकोमेट्रिक साधने घेत आहोत हे मी तुम्हाला सांगायलाच हवे की व्यक्तिमत्त्वाच्या आकलनासाठी बरीच साधने उपलब्ध आहेत मी पुन्हा एकदा सायकोमेट्रिक्स बद्दल बोलत आहे परंतु हळूहळू आपल्या लक्षात येईल की व्यक्तिमत्त्व मूल्यांकन साधनांच्या जुन्या आवृत्त्या पाहिल्या तर त्याकडे माझ्याकडे चाचणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वस्तू आहेत ज्या मी नंतर विकसित केल्या आहेत जिथे आपल्याला हे समजेल की या चाचण्यांसाठी आयटमची संख्या कमी झाली आहे हा एक मनोरंजक विकास आहे सायकोमेट्रिक टूल प्रकारातील पहिले व्यक्तिमत्व मूल्यांकन साधन ज्यावर आपण चर्चा करणार आहोत ते आहे मिनेसोटा मल्टीफासिक पर्सनॅलीटी इंनव्हेट्रि म्हणजेच एमएमपीआय Minnesota Multiphasic Personality Inventory MMPI ही अतिशय लोकप्रिय चाचणी होती आणि अजूनही काही भागात तुम्हाला खूप जोरदारपणे वापरण्यात येताना दिसेल हॅथवे आणि मॅकिन्ले या चाचणीसाठी पुढे आले आहेत ज्यात 556 आईटम आहेत जे मुळात खरे खोटे किंवा निश्चित प्रकारचे प्रतिसाद प्रकार नाहीत तर एकतर आपण सत्य घ्या किंवा आपण खोटे घ्या किंवा आपल्याला खात्री नाही असे घ्या आणि यामध्ये 14 स्केल 10 क्लिनिकल स्केल आणि 4 सप्लिमेंटरी व्हॅलिडीटी स्केल्स आहेत अलीकडे एमएमपीआयच्या एमएमपीआय एक आणि एमएमपीआय दोन या दोन आवृत्त्या आपल्याला वापरल्या जात आहेत आता आपल्या स्क्रीनवर पहा की क्लिनिकल सबस्कॅल्स एमएमपीआय उपाय म्हणजे हायपोकोन्ड्रियासिस नैराश्य रूपांतर उन्माद सायकोपॅथिक विचलन मर्दानी स्त्रीत्व पॅरानोईया स्किझोफ्रेनिया हायपोमॅनिया सामाजिक अंतर्मुखता हे व्यक्तिनिष्ठ उदासीनता सायकोमोटर मंदबुद्धी शारीरिक बिघाड मानसिक कंटाळवाणे उष्मायन आणि सामाजिक चिंता नकारणे आपुलकीची आवश्यकता यावर देखील उपाय करते चाचणी घेण्याचा प्रयत्न करीत असलेली संपूर्ण वैशिष्ट्ये आपल्याला यात आढळतील आपणास एक अतिशय रंजक गोष्ट लक्षात येईल की एका विशिष्ट उच्च श्रेणीच्या व्यवसायात असे म्हणा की काही उदाहरणे मी तुमच्याबरोबर कमीतकमी पश्चिमेकडे सामायिक करू शकतो जे तेथील अणु उर्जा संयंत्रांकडे जाण्यासाठी वापरतात त्यांनी असे मानले पाहिजे की एमएमपीआयमध्ये जा आणि आपल्याकडे विशिष्ट स्कोअर असल्याशिवाय आपण अणु भाग प्लांट ऑपरेटर बनण्यास पात्र नाही तर ही चाचणी महत्त्वाची होती की एकाच वेळी आणि आजही काही भागात एमएमपीआय वापरला जात आहे आपण संदर्भित केलेल्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन करण्यासाठी मानसशास्त्रातील इतर महत्वाची चाचणी म्हणजे 16 पीएफ आता 16 पीएफ भिन्न 16 व्यक्तिमत्व घटक आहेत परंतु ही चाचणी ज्या प्राथमिक गोष्टींबद्दल बोलली आहे ती म्हणजे कळकळ तर्क दक्षता वर्चस्व सामाजिक धैर्य बदलण्याची मोकळेपणा आत्मनिर्भरता परिपूर्णता तणाव आणि त्यामुळे 16 फरक घटक आणि तुम्हाला कंसात ए बी एल ई माहित आहे की हा कोड प्रदान करतो म्हणून हे कोड दिले आहेत आता 16 पीएफच्या बाबतीत असे घडते की आपल्याकडे वस्तू येतात आपण त्यांना प्रतिसाद द्या आणि मग आपले मूल्यांकन केले जाईल या अत्यंत मूल्यांकनामध्ये काय स्वारस्य आहे ते म्हणजे आपण विशिष्ट गुणांवर उच्च असल्यास आपण इतर गुणांपेक्षा कमी असल्याचे मानले जाते म्हणूनच मी फक्त त्या घटकांची निवड केली आहे जेथे या चाचणीतील एक संकल्पना उच्च आणि निम्न दिली गेली आहे जसे की आपण एबी आणि एल वर उबदारपणा युक्तिवाद आणि दक्षता असल्यास आपण कमी असणे आवश्यक आहे आणि ईएच आणि क्यू ई हा वर्चस्व आहे एच हा सामाजिक धैर्य आहे आणि क्यू हा मूलतः बदलण्यासाठी मोकळेपणा आत्मनिर्भरता परिपूर्णता आणि तणाव आहे तर 16 पीएफ एक मनोरंजक प्रकारची परिस्थिती निर्माण करते जिथे आपल्याकडे भिन्न वैशिष्ट्ये आहेत आणि त्यानंतर आपण काय उच्च कार्य करीत आहात आणि आपण काय कमी आहात यावर आधारित मूल्यमापन केले जाते तिसरे आणि मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे व्यक्तिमत्व मूल्यांकन साधन एमबीटीआय आहे आता मायर्स ब्रिग्स टाइप इंडिकेटर किंवा आपण ही चाचणी ऑनलाईन देखील घेऊ शकता हे जंगच्या टायपोलॉजिकल सिद्धांतानुसार काही मनोवैज्ञानिक फरक ओळखते आत्ता आम्ही जेव्हा प्रोजेक्टिव्ह डोमेनमध्ये वर्ड असोसिएशन टेस्टबद्दल बोलत होतो तेव्हा ते जंगला देखील संदर्भित केले जातात आणि मग हे सायकोमेट्रिक टूल आहे जे पुन्हा दिलेल्या टायपोलॉजिकल सिद्धांतावर आधारित आहे आता हे व्यक्तिमत्त्वाचा प्रकार हाताळण्यासारखेच आहे तर सुलभतेच्या बाबतीत काय होते आपण एका विशिष्ट प्रकारच्या क्षमतेसह जन्मला किंवा आपण काही प्राधान्ये विकसित केली तर मग काय होते की आपण विशिष्ट प्राधान्याने विचार करण्याचा मार्ग विकसित करता अभिनय आणि त्या आधारावर आपल्याकडे कोणत्या प्रकारचे संयोग आहेत हे शोधण्याचे बरेच चांगले मापदंड विकसित केले आहेत तर ही एमबीटीआय अंतर्मुक्ती लैंगिक संबंध संवेदना अंतर्ज्ञान विचार भावना आणि न्यायाने आणि समजण्यासारख्या काही विशिष्ट गोष्टींबद्दल बोलते आता असे म्हणता येईल की आपण प्रकार प्राधान्ये पाहत असाल तर त्यातून १६ व्यक्तीगतता बाहेर पडतात तेथे स्तंभांना अंतर्ज्ञान देताना पहा जेणेकरून आपण संवेदनाक्षम होऊ शकाल आपण भावनांची संवेदना घेऊ शकता आपण अनुभवी व्यक्ती असू शकता किंवा आपण विचारवंत व्यक्ती असू शकता आणि त्याचप्रकारे आपल्याकडे अंतर्मुखता बहिर्गमन असेल आता आपण येथे जास्तीचा अंतर्मुखता पाहता एक्सट्रोवर्जन ही पहिली द्वैधविज्ञान होती आणि दुसरी द्वैतिविज्ञान ही संवेदना अंतर्ज्ञान होती तर आता आपल्यात खळबळ अंतर्ज्ञान दोन्हीसाठी विचार आणि भावनांमध्ये विभागले गेले आहे आणि नंतर अंतर्मुखता एक्सट्रोज़िशन पुन्हा न्याय आणि समजण्याच्या प्रकारात विभागले गेले आहे या चारही विकृतींना जाणवणे न्याय करणे आणि समजून घेणे त्यामुळे हे एमबीटीआय मध्ये तयार केलेले 4 बाय 4 मॅट्रिक्स आहे आता प्राधान्य प्रकार पहा तर प्रथम शक्यता आयएसटीजे मी म्हणजे अंतर्मुखता एस म्हणजे संवेदना टी म्हणजे विचारांचा आणि जे म्हणजे न्यायाधीश तर आपल्यात अंतर्मुखतेचे संयोजन आहे जे सेन्सिंग प्रकार विचार आणि न्याय प्रकार आहे हा प्रकार संदर्भ आहे दुसरा आयएसएफजे आहे तर आपण आता इंट्रोव्हर्ट सेन्सिंग फीलिंग जजिंग प्रकार आहात तिसरे आयएनएफजे जेणेकरून आपण आता हे अंतर्ज्ञान अंतर्मुखता अंतर्ज्ञान आणि अंतर्ज्ञान अनुभवू शकता आणि मग चौथा आयएनटीजे आहे जिथे आपणास अंतर्मुखता अंतर्ज्ञान विचार आणि न्याय आहे तर पहिली पंक्ती पाहिल्यास ती आपल्याला चार निकाल देते तर 4 आणि त्यानंतर आपल्याकडे आणखी 4 म्हणजे 8 आहेत आणि पुन्हा 4 आणि पुन्हा 4 म्हणजे 44 हे शेवटी 16 वर येते म्हणून 16 प्रकारच्या प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रकार जेव्हा आपण केवळ प्रकार शोधत असता तेव्हा आपण एमबीटीआयमधून बाहेर येऊ शकता त्याचप्रमाणे मी म्हणालो तर मी जाणीव टाईपवर गेलो तर तुमच्याकडे अंतःमुखी असतील जे सेन्सिंग विचार आणि समजून घेणारे प्रकार आहेत मग आपल्याकडे इंट्रोव्हर्ट्स सेन्सिंग भावना जाणण्याचा प्रकार आहे अंतर्ज्ञानी जो अंतर्ज्ञानी भावना जाणण्याचा प्रकार आहे अंतर्ज्ञानी जे अंतर्ज्ञानी विचार आणि समजून घेणारे प्रकार आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडे संवेदनाक्षम विचार करणारे आणि समजून घेणारे प्रकार आहेत तर हे 16 प्रकारचे विविध प्रकारचे व्यक्तिमत्व प्रकार आहेत जे आपण आता पुढे येऊ शकता मग आपण स्वभाव पाहू शकता स्वभावामध्ये पुन्हा एकीकडे संलग्न आणि व्यवहारिक आहेत एफिलिएटिव्हला प्रतिसाद आणि आरंभ करणारे दोन घटक आहेत आणि जे व्यावहारिक आहे आपण प्रतिसाद देऊ शकता आणि अॅबस्ट्रॅक्ट आणि काँक्रीट प्रकार अॅबस्ट्रॅक्ट आता दोघेही दिग्दर्शित आणि माहिती देणारे प्रकार आहेत मागील बाबतीत आम्ही पुन्हा हाच व्यायाम करा तर आपण पुन्हा स्वभावाचे 16 विविध प्रकारांसह पुढे आलात प्रथम एक संबद्ध अमूर्त प्रतिसाद देणारी आणि माहिती देणारी असेल हे एक आहे आणि जे तुम्हाला जाणवेल तेच म्हणजे तुम्ही पुढे १d वेगवेगळ्या प्रकारांच्या संयोजनांसह पुढे या आणि नंतर तेथे शब्द लिहिलेले आहेत आदर्शवादी पालक तर्कशुद्ध कारागीर आहेत म्हणूनच ते आणलेले स्वभाव आहेत पण त्याच स्वभावात तुम्हाला कळेल की तुमच्यात फरक आहे उदाहरणार्थ आदर्शवादी चार वेगवेगळ्या प्रकारचे आदर्शवादी दिसले तर संबद्ध प्रतिसाद देणे अमूर्त दिग्दर्शन नंतर संबद्ध प्रतिसाद देणे अमूर्त करणे माहिती देणे संबद्ध आरंभिक अमूर्त दिग्दर्शन आणि संबद्ध आरंभ करणे अमूर्त माहिती देणे जसे की वेस 4 4 संयोग तेथे आहेत तर आदर्शवादी 4 भिन्न प्रकार संरक्षकांचे 4 भिन्न प्रकार तर्कसंगत 4 भिन्न प्रकार आणि कारागीर पुन्हा 4 फरक प्रकार आणि मग आपण त्यांच्या एमबीटीआय कोर्सच्या आधारे परस्परसंवादाची शैली देखील पाहू शकता पुन्हा एकदा आपल्यास प्रतिसाद देणारा प्रकार आहे आणि पुन्हा सुरुवातीस पुन्हा व्यावहारिक व्यावहारिक प्रकार आहे आणि त्याच गोष्टीचे दिग्दर्शन आणि माहिती देत आहे आणि आपला अमूर्त कॉंक्रीट प्रकार जास्त आहे आपल्याकडे पुन्हा कॉम्बिनेशन्स आहेत म्हणून आयएनएफजे म्हणून आपण प्रतिसाद देत आहात संबद्ध दिग्दर्शन अमूर्त करत आहेत iateफिलिएट डायरेक्टिंग कंक्रीटला प्रतिसाद देत आहेत व्यावहारिक डायरेक्टिंग अॅबस्ट्रॅक्टला प्रतिसाद देत आहेत आणि व्यावहारिक डायरेक्टिंग कंक्रीटला प्रतिसाद देत आहेत तर मागील केसप्रमाणेच येथे तुम्ही तयार केलेले 4 4 चंक्स आहेत पहिला म्हणजे जे त्यांच्या कोर्सचा चार्ट करतात दुसरे जे पडद्यामागे आहेत तिसरे जे शुल्क आकारतात आणि चौथे म्हणजे ते लोक मिळणार्या गोष्टी आहेत तर 4 भिन्न उपसंच आणि त्या सर्वांमध्ये 4 भिन्न भिन्न क्रमवारी संयोजन आहेत तर ही अतिशय मनोरंजक चाचणी आपल्याला त्यांच्या एमबीटीआय कोर्सच्या आधारे नकाशावर बनवू शकणार्या वैयक्तिक वैशिष्ट्यांचे अगदी विवेकी स्पष्टीकरण देते आजकाल ही सर्वात लोकप्रियपणे वापरली जाणारी चाचणी आहे विशेषत संघटनात्मक सेट अपमध्ये आणखी एक चाचणी आपल्याला सापडेल ज्यास बिग 5 म्हणतात ही एक चाचणी आहे ज्यामध्ये केवळ 25 आयटम नाहीत जेव्हा आपण एमएमपीआय ने प्रारंभ केला तेव्हा तुम्ही मागे वळून पहा एमएमपीआयकडे 500 प्लस आयटम होते आणि जेव्हा आपण 5 वर येतात तेव्हा केवळ 25 आयटम असतात तर असे का म्हटले गेले की मानसशास्त्रज्ञांनी अचानक निर्णय घेतला की वैयक्तिक व्यक्तिमत्व मूल्यांकन साधनांमधील वस्तूंची संख्या कमी करावी याची काय गरज होती आपण याचा विचार करू शकता आणि त्याचप्रमाणे आपण हे देखील विचार करू शकता की प्रोजेक्टिव्हकडून सायकोमेट्रिक किंवा सायकोमेट्रिककडे प्रोजेक्टिव्हकडे जाणे का आवश्यक आहे जे एक चांगले आहे थोड्या वेळाने आपण त्याकडे येऊ प्रथम आपण मोठ्या 5 बद्दल चर्चा करू या आता मोठ्या 5 मध्ये काय घडते आपल्याकडे 25items आहेत आणि आपल्याकडे दोन टोकाचे टोक आहेत म्हणून मजबूत समायोजन कमकुवत समायोजन हे दोन अत्यंत टोकाचे टोक आहेत तर आपल्या स्क्रीनवर आपण येथे डाव्या बाजूस दृढ समायोजन पाहता हळू धीमेपणा कमी मोकळेपणा कमी सहमती आणि कमी प्रामाणिकपणा हे मुळात अखंडतेच्या एका बाजूला सातत्याने होते एक बाजू म्हणजे कमकुवत समायोजन उच्च सामाजिकता उच्च मोकळेपणा उच्च सहमतता आणि उच्च प्रामाणिकपणा तर हे पूर्णपणे द्विध्रुवीय प्रकारच्या गोष्टी आहेत आणि या दोन टोकाच्या आत तीन महत्त्वपूर्ण शक्यता आहेत उदाहरणार्थ मोठ्या 5 वर या 25 आयटमवर आपण प्राप्त केलेल्या स्कोअरच्या आधारावर आपण एका श्रेणीमध्ये येऊ शकता म्हणूनच कठोर समायोजन आणि कमकुवत समायोजन दरम्यान शक्यता आपण लवचिक असू शकतात आपण प्रतिक्रियाशील असू शकता आणि आपण प्रतिक्रियाशील असू शकता त्याचप्रमाणे कमी सामाजिकता आणि उच्च सामाजिकता ही दोन टोकाची टोकरी आहेत आणि आपण अंतर्मुख होऊ शकतील अशी शक्यता आहे आपण द्विगुणित होऊ शकता आणि मोकळेपणाच्या दोन अत्यंत शक्यता असू शकतात कमी आणि उच्च मोकळेपणा त्यामुळे आपण संरक्षक असू शकतात आपण मध्यम असू शकता किंवा आपण एक्सप्लोरर होऊ शकण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सहमततेसाठीही अत्युत्तम शक्यता आहेत आपण त्यापेक्षा उच्च आहात किंवा आपण त्यास कमी आहात जेव्हा तुम्ही शक्यता कमी करता तेव्हा कमी दिशेने वर जाण्यासाठी आपण एक आव्हानकर्ता असू शकता आपण वार्तालाप होऊ शकता किंवा आपण अॅडॉप्टर असू शकता जेव्हा आपण संमतीचा विषय येतो तेव्हा जेव्हा आपण अत्यल्प शक्यतांकडून कमीतकमी उच्च पातळीवर जाता तेव्हा अत्यंत शक्यता आपण एक लवचिक व्यक्ती असू शकता आपण एक संतुलित व्यक्ती असू शकता आपण एक अत्यंत केंद्रित व्यक्ती असू शकता तर 5 काय मोठे आहे ते म्हणजे त्यामध्ये 5 मूलभूत वैशिष्ट्ये समायोजन सामाजिकता मोकळेपणा सहमतपणा आणि कर्तव्यनिष्ठा आहे आणि मग आपल्याकडे दोन टोकाचे टोक आहेत त्यास कमी आणि उच्च टोक आणि नंतर कमी आणि उच्च दरम्यान आपल्याकडे तीन भिन्न शक्यता आहेत तर त्या प्रत्येकावर आपल्याकडे स्कोअर असेल तर आपला समायोजन स्कोअर आपला सहमतता स्कोअर सोशिएबिलिटी स्कोअर मोकळेपणाचा स्कोअर कर्तव्यनिष्ठा स्कोअर काय अंतर्मुख आहे हे आपण किती लचक प्रतिक्रियाशील किंवा प्रतिक्रियाशील आहात आपण मध्यम आहात की नाही हे आपण संरक्षक आहात की नाही आपण एक्सप्लोरर आहात की नाही आपण आव्हान करणे वाटाघाटी करणे किंवा परिस्थितीशी जुळवून घेण्यास प्राधान्य देता आपण खूप लवचिक आहात तुम्ही खूप संतुलित आहात किंवा आपण अत्यंत लक्ष केंद्रित करणारे आहात तर मोठा 5 आपल्याला हा पर्याय देईल अजून बर्याच आवृत्त्या ज्ञात आहेत आणि जसे मी तुम्हाला सांगितले आहे की मनोविज्ञान साधने मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत व्यावहारिक कारणांमुळे आमच्याकडे वेळ मर्यादित आहे आणि तेथे केवळ 4 लोकप्रिय सायकोमेट्रिक्स साधनांपुरते मर्यादित आहेत आता पूर्वीच्या प्रश्नाकडे परत येत असता मानसशास्त्रीय साधनांमधील वस्तूंची संख्या कालांतर कमी केली जाते आणि संस्कृती जत्रा या चाचण्या कशा आहेत संस्कृती जत्राचा अर्थ असा आहे की जर चाचणी विकसित केली गेली असेल तर पाश्चात्य संस्कृतीत असे म्हणावे लागेल की माझ्या सांस्कृतिक संदर्भात समान रूढी वापरुन मी समान चाचणी वापरु शकतो मानसशास्त्रात हा एक मोठा मुद्दा आहे बहुतेक सीटेट्स विशिष्ट सांस्कृतिक समस्यांसाठी अत्यंत संवेदनशील असतात आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या सांस्कृतिक संदर्भात आपल्या हेतूसाठी याचा वापर करता तेव्हा आपण अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे चाचणीचे रुपांतर करण्याची संकल्पना आहे तर पाश्चात्य साधनांची बर्याच साधने आपल्याला खात्री होतील की ती जुळवून घेण्यात आल्या आहेत म्हणजे मूलभूत साधने मूळ साधनात जशी आहेत तशीच राहिली आहेत हे लक्षात येण्यासाठी आपल्याकडे घटकांनी आपल्याकडे दुर्लक्ष केले आहे आणि त्यांनी या उपकरणांची विश्वसनीयता आणि क्षमता देखील पाहिली आहेत वस्तूंची संख्या कमी करण्याची गरज का होती कदाचित आणि अधिक प्रमाणात हे सत्य असेल ज्या संघटनांना आपल्या चाचणीची आवश्यकता आहे असे ते सांगतात की ते आपल्याला चाचणी पूर्ण करण्यासाठी निश्चित वेळ देऊ शकत नाहीत ते आपल्या कर्मचार्यांना खूपच काळ चाचणी सत्रासाठी उघड करू शकत नाहीत आणि म्हणूनच एका चाचणीच्या अगदी कुरकुरीत प्रकारची मागणी संघटनांच्या गरजेनुसार चाचण्या विकसित करण्यासाठी आपल्या लक्षात येईल की ती कमी प्रमाणात वस्तूंनी विकसित केलेली विविध साधने आहेत इतर प्रकारच्या चाचण्यांसारख्या आयलेन्सिन्व्हेंटरीमध्ये देखील 100items एमएमपीआयकडे 500 प्लस आयटम होते परंतु अशी अनेक जुनी साधने आहेत जी आपल्या लक्षात येईल की त्यांच्याकडे वस्तूंची अतिशय विस्तृत यादी आहे आणि हे त्या गोष्टी आहेत ज्या तांत्रिकदृष्ट्या आपण कालखंडात ऐतिहासिकदृष्ट्या प्लॉट केल्यास आपल्या लक्षात येईल की त्या काळात क्लिनिकल निदान करणे अत्यंत महत्वाचे होते तर एक म्हणजे वस्तूंच्या संख्येचा मुद्दा दुसरे प्रोजेक्टिव्ह किंवा सायकोमेट्रिक टूलसाठी जायचे की नाही ते कसे निवडावे उत्तर अत्यंत कठीण आहे मानसशास्त्रज्ञ म्हणून एक मला या प्रकारच्या चाचणी वापरायच्या तुमच्या आवडीच्या आधारे आपण परीक्षा घेऊ नये त्याऐवजी आपण एखाद्या व्यक्तीची चाचणी करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या हेतूने मूलत चाचणी घेणे चांगले होईल उदाहरणार्थ जर मी क्लिनिकल सेटअपमध्ये काम करत असेल तर मला असे प्रकरण समोर आले आहे जेव्हा ती व्यक्ती फार उघडपणे विचार सामायिक करीत नाही आणि म्हणूनच एखाद्या व्यक्तीकडे असलेल्या संकुलांचा शोध घेणे मला फार कठीण आहे आणि जे अस्वस्थतेचे स्रोत आहे या अगदी व्यक्तीसाठी पॅथॉलॉजीचा स्रोत आहे आता अशा प्रकारच्या परिस्थितीत रो चा प्रकाश डाग चाचणी सारखी टेस्ट चा वापर करणे चांगले जसे मी सांगत होतो की एकसारख्या सेवांमध्ये लोकांच्या निवडीसाठीही टीएटी ही एक चाचणी आहे जी मोठ्या प्रमाणात वापरली जाते आता मी मनोरा सांभाळण्यासाठी जबाबदार असणाऱ्या सैनिका दलात सैन्यदलातील एखादा अधिकारी निवडत असल्यास तो कदाचित एक व्यक्तिप्रधान व्यक्तिमत्त्व असणारा एक उदाहरणीय माणूस असेल ज्याला अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतो परंतु अनुकरणीय वर्तनात्मक परिणामासह पुढे येईल मी कसे मूल्यांकन करू आता सायकोमेट्रिक साधने ती आपल्याला एखादी वस्तू देतात ते आपल्याला वर्णन देतात आणि त्यानंतर आपल्याकडे काही निवडी असतात हा एखादी वस्तू जबरदस्तीने निवडता येऊ शकेल हो नाही कुठल्याही प्रकारचा नाही किंवा एखाद्या एमएमपीआयसारखी जिथे आपल्याकडे तीन पर्याय आहेत नाही आणि नाही याची खात्री नाही किंवा हे 5 पॉईंट स्केल 7 पॉईंट स्केल असे म्हणता येईल परंतु नंतर दरम्यानचे फरक तेथे नसतात आणि आपण अगदी खोटे बोलू शकता अर्थात या चाचण्यांपैकी काही चाचण्यांमध्येही खोटे गुण आहेत जसे की एमएमपीआयचा खोटा स्कोर होता आयसेनक चाचणीमध्ये खोटे बोलणे होते तर आपल्याला असे आढळले आहे की सायकोमेट्रिक टूलमधील आयटमला प्रतिसाद देताना ही व्यक्ती सुसंगत आहे की नाही प्रोजेक्टिव्ह चाचणी याची काळजी घेते जर तुम्ही टाटचा वापर केला तर तुम्हाला त्या व्यक्तीचे जगातील दृश्य सहजतेने कळू शकते तुम्ही एखाद्या व्यक्तीचे आतील संकुले सहजपणे शोधू शकता आणि हे बरेच संकुल असलेली एखादी व्यक्ती असू शकते का हे शोधण्यासाठी तुम्ही अगदी सहज रेखा शोधू शकता या प्रकारच्या परिस्थितीत ही माझ्या वैयक्तिक संस्थेसाठी चांगली आहे की नाही लक्षात ठेवा ऐतिहासिकदृष्ट्या सशस्त्र दलातील अधिका the्यांच्या निवडीमध्ये टाटचा वापर फार काळ होता परिस्थिती प्रतिक्रिया चाचणी जेव्हा आपण अशा व्यवसायात लोकांना सामील करता ज्यांना असे काही कार्य दिले जाते जे मुळात उच्च राज्य कार्य असेल काही उदाहरणासाठी आपण महामार्गाच्या सुरक्षेमध्ये प्रतिनियुक्त असल्याचे म्हटले तर त्यास संबंधित सैन्यात निवडले जाते आता आपल्यात काही प्रमाणात गुंतवणूक केलेली गुंतवणूक आहे आपण कायदा आणि अंमलबजावणी करणार्या एजन्सीचा भाग आहात ज्याने मोठ्या प्रमाणावर अधिकार गुंतवणूक केली आहे तुम्ही कोणालाही थांबवू शकता तुम्ही कुणालाही तपासू शकता तुम्ही एखाद्याची तपासणी करू शकता एखाद्याला ताब्यात घेऊ शकता तुम्ही पुन्हा कोणाला तरी गुन्हा दाखल करू शकता आता मी हे कसे निश्चित करू शकतो की आपण माझ्या सैन्यात सामील झालेल्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीमध्ये गुंतवणूक करतो तो अधिकार खरोखरच एक योग्य व्यक्ती आहे आणि आपणास हे जाणवेल की परिस्थिती प्रतिक्रिया चाचणी जे अत्यंत सानुकूलित चाचणी प्रकार आहेत जे पूर्णपणे भिन्न प्रकारच्या सेवांसाठी विकसित केले गेले आहे ज्याला आपण आपल्या सैन्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करीत आहात त्या व्यक्तीचे जटिल स्वरूप समजून घेण्याच्या दृष्टीने ते आपल्याला खूप मदत करतात आणि म्हणूनच हे एक सीसीआर बनणे आहे असे नाही की ही माणसे कोणतीही चूक करीत नाहीत ही एक पूर्ण पुरावा आहे ते वस्तू त्यांच्या हातात घेत नाहीत परंतु नंतर आपल्याला असे आढळले आहे की सेवेत रुजू झालेले फारच कमी लोक चुकीच्या मार्गावर जात आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोक आपली सचोटी कायम ठेवतात ते परिश्रमपूर्वक आणि व्यावसायिकतेमुळे आपली कर्तव्ये पार पाडतात तर अशा प्रकारच्या हेतूची पूर्तता करणारी परिस्थिती प्रतिक्रिया चाचणी उदाहरणार्थ उदाहरणार्थ एखाद्या गटात काही करायचे असल्यास उदाहरणार्थ सांगा दिलेल्या संघटनेत मोठ्या संख्येने कर्मचारी आपण आरएनडी विभागात स्थानांतरित केले जाणारे लोक कोण आहेत कोण लोक आहेत ज्यांना वाटाघाटी पाठविली जाऊ शकते अशा लोक कोण आहेत हे इतर एजन्सीज आहेत आणि ते लोक आहेत जे खूप नाखूष आहेत या बदलांसाठी अशी काही लोकं आहेत की ज्यांना काही गंभीर कामे दिल्यास अत्यंत संतुलित लोक असतील आपण मोठे वापरू शकता Very खूप सहजतेने आपण लोकांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये स्थान देऊ शकता आणि मग आपल्याला माहिती असेल की संस्थेमध्ये या क्षमतेत हे स्थान केंद्रित केल्यास कोण चांगले होईल या सर्व चाचण्यांमध्ये काही विशिष्ट कर्तव्ये आहेत आणि आपल्या आवश्यकतेनुसार आपण त्यापैकी कोणत्याही निवडी निवडू शकता अशा प्रकारे आम्ही निष्कर्ष काढतो व्यक्तिमत्त्वाच्या विषयावर चर्चा आम्ही सुरुवातीला जे काही चर्चा केली ते म्हणजे विचारांच्या भिन्न साधनांद्वारे अनुकूलित केलेल्या दृष्टिकोनाची संपूर्ण श्रेणी होती त्याद्वारे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसे स्पष्ट होते ते स्पष्ट होते आम्ही कृतज्ञतापूर्वक भारतीय बांधकाम व्यक्तिमत्त्व ही भारतीय संकल्पना म्हणून गेले आणि मग आम्ही व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन कसे केले जाते या मूल्यांकन भागावर आम्ही जोरदारपणे आलो तर यासह आम्ही व्यक्तिमत्त्वावरील आपली चर्चा पूर्ण करतो